आम्ही ट्रान्झिस्टरमध्ये कॉन्स्टन्ट बायस करंट स्थापित करण्याच्या आणखी एका पद्धतीबद्दल चर्चा केली जी सोर्स फीडबॅक बाईसिंग आहे आम्ही करंट सोर्सला एमओएस ट्रान्झिस्टरच्या सोर्स टर्मिनलशी जोडतो आता आपण जे करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे एक कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर ज्यामध्ये या प्रकारच्या बाईसिंगचा समावेश आहे तर आमचे बायस पिक्चर यासारखे दिसते गेट कॉन्स्टन्ट व्होल्टेज VG0 वर बायस आहे आणि करंट सोर्स I0 सोर्सशी जोडलेले आहे आणि ड्रेन VDD ला जोडलेला आहे कारण बायस पिक्चरमध्ये ड्रेनची कोणतीही भूमिका नाही कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर असे दिसते गेट आणि सोर्सच्या दरम्यान सिग्नल लागू केला जातो आणि ड्रेन आणि सोर्स यांच्या दरम्यान आउटपुट घेतले जाते हा ड्रेन आहे हा सोर्स आहे आणि हा गेट आहे आणि इनपुटसाठी नोटेशन बदलूया इनपुट सिग्नलसाठी Vi म्हणू आणि आऊटपुट येथे दिसेल आणि हे एम्पलीफायर gmRL चा गेन प्रदान करते पूर्वीच्या अनुभवावरून आम्हाला ठाऊक आहे की आपल्याकडे काही अतिरिक्त घटक असू शकतात उदाहरणार्थ येथून ते ग्राउंडवर असू शकतात आणि ते येथून ग्राउंडपर्यंत किंवा अगदी बाईसिंग स्थापित करण्यासाठी गेट आणि ड्रेनच्या दरम्यान इतरत्र असू शकतात तर त्या गोष्टी तिथे असतील ज्या आपण पाहू आता प्रश्न असा आहे की आम्ही ट्रांझिस्टरला यासारखे कसे बायस करतो आणि सिग्नल पिक्चरसाठी यासारखे कसे बनवितो तर आपल्याला हेच करायचे आहे तर आपण हे चरण दर चरण घेऊ येथे आपण व्होल्टेज सोर्स आणि तेथे व्होल्टेज सोर्स वापरला आहे आम्हाला ते करायचे नाही आम्हाला एकच पुरवठा वापरायचा आहे तर आम्ही ते कसे करू पहिला भाग खूप सोपा आहे या मुख्य पुरवठा व्होल्टेज VDD वरून गेट व्होल्टेज मिळविण्यासाठी मला फक्त एक रेजिस्टिव्ह डिव्हायडर R1 R2 वापरणे आहे आणि हा पुरवठा व्होल्टेज VDD आहे आणि गेट व्होल्टेज VDD R2R1 R2 असेल आणि आम्ही R1 आणि R2 ची व्हॅल्यूज योग्य निवडून आपल्याला पाहिजे असलेल्या कोणत्याही व्हॅल्यूवर सेट करू शकतो मग सिग्नल सोर्स ट्रान्झिस्टरच्या गेटवर लागू करणे आवश्यक आहे आम्ही ते कसे करू मी यावर जास्त वेळ घालवणार नाही आम्ही हे बर्याच वेळा केले आहे हा भाग यापासून सिग्नल जोडण्यासाठी बायस स्थापित करतो आपल्याला काय करावे लागेल ते Vi Rs आणि एक कपलिंग कॅपेसिटर C1 कनेक्ट करणे आवश्यक आहे आता आम्हाला लोड कनेक्ट करण्यात सक्षम व्हावे लागेल आणि ड्रेन थेट पुरवठा व्होल्टेजशी कनेक्ट केला जाऊ शकत नाही जर आपण हे केले तर आम्हाला माहित आहे की एसी कपलिंगद्वारे आम्ही लोड ड्रेनशी कनेक्ट करू शकतो जेणेकरुन डीसी मूल्य ब्लॉक होईल आणि येथे केवळ सिग्नल दिसेल परंतु जर हे थेट VDD ला जोडलेले असेल तर ड्रेन थेट VDD ला जोडला गेला असेल VDD काही नाही परंतु इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये ग्राउंड आहे याचा अर्थ असा होतो की हे थेट ग्राउंडला जोडले जाईल तर जर ते ग्राउंडशी जोडलेले असेल तर येथे असणारे सिग्नल व्होल्टेज शून्य होईल तर स्पष्टपणे हे चालू शकत नाही आम्हाला एम्पलीफायरमधून बाहेर येणारे काही सिग्नल हवे आहेत तर ड्रेनला बायस रेझिस्टर RD द्वारे VDD ला जोडावे लागेल हे कोठेतरी कनेक्ट करावे लागेल जेणेकरून या I0 ला वाहण्याचा काही मार्ग असेल आणि तो VDD कडे जाईल परंतु तो थेट VDD शी जोडला जाऊ शकत नाही कारण अशा परिस्थितीत त्या ऍम्प्लिफायरचे आउटपुट ग्राउंडशी शॉर्ट करण्यासारखे आहे मुळात आम्ही थेट VDD शी कनेक्ट केल्यास ड्रेनपासून ग्राउंडपर्यंत येथे शॉर्ट सर्किट असेल तर नंतर स्पष्टपणे गेन शून्य होईल तो शून्य रेसिस्टन्सच्या gm पटीने वाढेल तर आपल्याला हा रेसिस्टन्स RD द्वारे जोडण्याची गरज आहे आणि नंतर जर आपण हे दोन्ही केले तर आपण स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये ड्रेन ते ग्राउंड पर्यंत रेसिस्टन्स RD असू शकतो आणि R1 ।। R2 स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये गेटपासून ग्राउंड पर्यंत असेल आणि हे यासारखेच आहे आम्ही यापूर्वी पाहिलेल्या दोन प्रकरणांमध्ये या सर्व गोष्टींमध्ये कॉन्स्टन्ट व्होल्टेज बायस असलेले कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे आता आपण पाहू शकता की एक गोष्ट शिल्लक आहे या आणि त्यातील एक फरक आहे एमओएस ट्रान्झिस्टरचा सोर्स स्मॉल सिग्नल पिक्चरमध्ये ग्राउंडशी कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे म्हणूनच हे एक कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे जेणेकरून इनपुट गेट आणि सोर्सच्या दरम्यान लागू होते ड्रेन आणि सोर्स दरम्यान आउटपुट घेतले जाते आमच्या वास्तविक सर्किटमध्ये जर आपण एमओएस ट्रान्झिस्टरचे सोर्स टर्मिनल पाहिले तर ते नक्कीच ग्राउंडशी कनेक्ट केलेले नाही जर आम्ही या पिक्चरमधून इन्क्रिमेंटल पिक्चर डाव्या बाजूला काढल्यास I0 ओपन सर्किट होईल आणि सोर्स कोठेही कनेक्ट केलेला नाही तर आपण असे केल्यास आपण त्याचे विश्लेषण करू शकता आणि पाहू शकता आणि पुन्हा गेन शून्य होईल तर ह्या सिग्नलसाठी ते ग्राउंडशी जोडले जावे आणि नेहमीप्रमाणे आम्ही नेहमीच अशी समजूत केली आहे की सिग्नल फ्रिक्वेन्सीचे काही किमान प्रमाण असते जे शून्य नाही म्हणूनच आम्ही एक कपॅसिटरद्वारे इनपुटला कपल करू शकतो कॅपेसिटरद्वारे आउटपुट घेऊ शकतो आणि असेच आणि सिग्नलसाठी सोर्स ग्राउंडशी जोडण्यासाठी आम्ही समान कल्पना वापरू शकतो जेव्हा आम्ही म्हणतो की सोर्स ग्राउंडशी जोडला जावा तर मूलतः आपण त्याला ट्रान्झिस्टरच्या सोर्सला शून्य सिग्नल लागू करण्यासारखे विचार करू शकता तर असे म्हणूया की माझ्याकडे सोर्स आहे जो शून्य आहे आणि एमओएस ट्रान्झिस्टरचा सोर्स यावर जोडला जावा मूलत हे सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी ग्राउंडशी जोडला जावा म्हणून याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते कपॅसिटरद्वारे ग्राउंड किंवा शून्य व्होल्टेज सोर्सशी जोडले पाहिजे तर आपण तेच करू आम्ही हे कॅपेसिटरद्वारे ग्राउंडशी कनेक्ट करू मी त्याला C3म्हणतो आता पूर्वीप्रमाणे जर कॅपेसिटर पुरेसे मोठे असेल तर काय होते ते शॉर्ट सर्किटसारखे कार्य करेल आणि ते सोर्सशी जोडले गेलेले आहे आपण नंतर करीत असलेल्या शॉर्ट सर्किटसारखे बिहेव करण्यासाठी आम्हाला C3 च्या निकषचे मूल्यांकन करावे लागेल तर आम्ही काय केले ते खालीलप्रमाणे होते मी यामधून पटकन गेलो कारण आतापर्यंत आपण एसी कपलिंगच्या तत्त्वांवर आणि इनपुट आणि आउटपुटसह परिचित आहात या बाईसिंग योजनेसह येथे एकमेव विशेष गोष्ट होती एमओएस ट्रान्झिस्टरचे सोर्स टर्मिनल ग्राउंडशी कनेक्ट केलेले नाही ड्रेन फीडबॅक प्रकरणात आम्ही ज्या मार्गाने सुरुवात केली ते ग्राउंडशी जोडलेले होते परंतु येथे तसे नाही म्हणून आम्हाला कॅपेसिटर C3 द्वारे सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी ते ग्राउंडशी कनेक्ट करावे लागेल तर आता हे सर्किट कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरची आणखी एक टोपोलॉजी आहे जो सोर्स फीडबॅक बाईसिंगचा वापर करतो मी येथे पुन्हा सर्किट रेखाटेल माझ्याकडे सिग्नल सोर्स आहे हे एसी कपल्डने ट्रान्झिस्टरच्या गेटशी जोडले आहे आणि रेजिस्टिव्ह डिव्हायडर वापरुन गेट बायस केला आहे जो पुरवठा व्होल्टेज VDD द्वारे पॉवर्ड आहे आणि करंट सोर्स त्याला जोडल्यामुळे सोर्स बायस होत आहे रेझिस्टर RD द्वारे ड्रेन करंटचा मार्ग VDD ने तयार केला आहे शेवटी आम्हाला या ट्रान्झिस्टर M1 च्या ड्रेन सोर्स व्होल्टेजचे मूल्यमापन करावे लागेल आणि ते खरोखरच सॅच्युरेशन रिजनमध्ये आहे याची खात्री करुन घ्यावी लागेल आणि लोड दुसर्या कॅपेसिटर C2 द्वारे कपल्ड केला जाईल शेवटी ट्रान्झिस्टरचा सोर्स कॅपेसिटर C3 वापरून ग्राउंड केला आहे आता मी जर त्याचे स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल पिक्चर काढले तर आमच्याकडे Vi Rs इनपुट सोर्स असेल आणि ते कॅपेसिटर C1 मार्गे एमओएस ट्रान्झिस्टरच्या गेटशी जोडलेले आहे आणि एमओएस ट्रान्झिस्टरच्या गेटपासून आमच्याकडे हे दोन रेझिस्टर R1 आणि R2 आहेत आणि इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये या ठिकाणी येथे पुरवठा व्होल्टेज देखील ग्राउंड आहे कारण या पुरवठा व्होल्टेजमध्ये कोणतीही वाढ होत नाही तर आपल्याकडे या बिंदूपासून ग्राउंड पर्यंत R1 आणि R2 असेल दुसर्या शब्दात R1 ।। R2 मग आमच्याकडे एमओएस ट्रान्झिस्टरचा नियंत्रक सोर्स आहे हा VGS आहे आणि तो gmVGS आहे हा ड्रेन आहे हा सोर्स टर्मिनल आहे आणि सोर्स टर्मिनल ते ग्राउंड पर्यंत आपल्याकडे कॅपेसिटर C3 आहे हा करंट सोर्स ओपन सर्किट आहे कारण तो निश्चित करंट सोर्स आहे आणि ड्रेनपासून ग्राउंडपर्यंत आमच्याकडे RD आणि एक कॅपेसिटर C2 आणि लोड रेझिस्टर RL आहे तर हे स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल पिक्चर आहे आणि आम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की C1 C2 आणि C3 सिग्नल फ्रिक्वेन्सीवर शॉर्ट्स आहेत